सर्वांना नमस्कार इंजीनियरिंग ड्रॉईंग अँड कॉम्प्यूटर ग्राफिक्सवरील आपल्या एनपीटीईएल ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आपण मॉड्यूल क्रमांक 02 आणि व्याख्यान क्रमांक 16 मध्ये आहोत या मॉड्यूल मध्ये आपण कोनिक सेक्शनबद्दल शिकत आहोत विशेषत पॅराबोला कसा तयार करायचा त्याला सामान्य रेषा आणि स्पर्शिका कसे काढायचे ते शिकणार आहोत मागील वर्गांमध्ये आपण पाहिले आहे की एखाद्या तिरकस काठाला समांतर असलेला विभाग जेव्हा कापला जातो तेव्हा पॅराबोला तयार होईल जर आपण हे बांधणार आहोत एखादा विभाग घ्या तर आपण पॅराबोला तयार करण्याच्या स्थितीत येऊ तर शेवटच्या वर्गात आपण फोकस डायरेक्ट्रिक्स पद्धतीबद्दल शिकलो पॅराबोला आणि आयत पद्धती कशी तयार करावी शिकलो आजच्या वर्गात आपण टॅन्जेन्ट पद्धतीबद्दल शिकू उदाहरणार्थ 70 मिलिमीटरच्या बेससह पॅराबोला कसे तयार करावे आणि बेसवर स्पर्शिका बेससोबत 60 चा कोन बनवेल चला हे चित्र पाहूया येथे बेस लांबी 70 मिमी दिली आहे आणि उदाहरणार्थ C ला स्पर्शिकांपैकी एक स्पर्शिका 600 कोन बनविते त्याचप्रमाणे C मधून सुरू होणारी दुसरी स्पर्शिका B मार्गावर जाते हे देखील 600 कोन करते अशा परिस्थितीत जर फक्त बेस 70 मिमी दिले आणि स्पर्शिका 600 चा कोन करत आहे मग या परिस्थितीला समाधान देणारे पॅराबोला ग्राफिकरित्या कसे तयार करावे सर्व प्रथम ग्राफिक बांधकाम करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल बिंदू A व B चिन्हांकित करा हे दोन बिंदू 70 मिमी अंतरावर आहेत नंतर कोनमापक वापरून A वरून 600 चा कोन बनविणारी रेषा काढा त्याचप्रमाणे B वरुन दुसरी रेषा काढा जी पहिल्या ओळीशी C बिंदूत जोडते व B वरुन देखील 600 चा कोन बनवते एकदा ते पूर्ण झाल्यावर A ते C चे समान संख्येमध्ये भाग करा समान संख्येचे भाग जसे कि 1 2 3 ते 9 तर या बाजूला 10 समान भाग आपण बनवणार आहोत त्याचप्रमाणे C ते B पर्यंत 10 समान भाग आपण तयार करणार आहोत हे बिंदू आपण चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने चिन्हांकित करणार आहोत 1 2 3 4 आणि 9 प्रमाणे काहीतरी नंतर1 सुरू होते 2345 ते 9 तर चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने आपण एक समान भाग बनवतो जेव्हा या रेषा उदाहरणार्थ हा एक पहिला बिंदू आणि पहिला बिंदू रेषेने जोडू त्याचप्रमाणे दुसरा बिंदू आणि दुसरा बिंदू रेषेने त्यास जोडा तिसरा तिसऱ्या बिंदूला त्याचप्रमाणे सहावा बिंदू सहाव्याला आपण जोडणार आहोत त्यानंतर या सर्व रेषांमधून जात असलेल्या गुळगुळीत वक्र जोडणार आहोत तर हे वक्र काही अर्थाने या वक्रांना स्पर्श करते स्पर्शिका पद्धतीने आपण हा पॅराबोला तयार करतो आपल्याकडे अधिक बिंदू असल्यास ते खूप गुळगुळीत वक्र बनवेल ते आपण शीटवर करू प्रथम आपल्याला 70 मिमी बेस बनवावा लागेल चला या शीटवर हा बेस काढू 70 मिमी चिन्हांकित करा हे बिंदू A आणि B म्हणून चिन्हांकित करा हे बिंदू आहेत त्यानंतर आपल्याला A बरोबर 600 कोन बनवावे लागेल स्पर्शिका 600 कोन बनवित आहेत त्यांना A पासून वर जोडून द्या जेणेकरून ते बिंदू C वर छेदतील आता दोन्ही बाजूंना समान संख्येने विभाजन करण्यासाठी कलते कोनाचा वापर करा रेषा विभाजित करा हे A पासून C पर्यंत सुरू होऊ शकते किंवा हे C ते A पर्यंत देखील असू शकते हे अगदी ठीक आहे पहिला दुसरा तिसरा चौथा 5 वा 6 वा 7 वा 8वा 9वा आणि 10वा असू शकते आता हे बिंदू जोडून घ्या आता जर आपण रोलर स्केल वापरून समांतर जाऊ शकतो तर आपण हे बिंदू चिन्हांकित करू शकतो तर आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 बिंदू बनवणार आहोत त्याचप्रमाणे ही रेषा CB 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 मध्ये देखील विभाजित करा एकदा ते पूर्ण झाल्यावर या दहावीला B सह जोडा आणि आपला रोलर स्केल या बिंदूतून जाण्यासाठी काळजीपूर्वक हलवा एकदा हे पूर्ण झाल्यावर या बिंदूंना 1 2 3 4 5 6 हा 7 वा बिंदूं 8 वां 9 बिंदूं असे नाव देऊ आता आपल्याला 1 सह 1 जोडणे आहे त्याचप्रमाणे 2 सह 2 नंतर 3 त्याचप्रमाणे 4 5 त्यानंतर 8 आणि 9 अधिक बिंदूं जोडा नंतर गुळगुळीत वक्र होतील तर आपल्याकडे आधीपासूनच तो कन्व्हर्स झोन आहे या रेषांमधून गुळगुळीत वक्र जाणे आवश्यक आहे तो आपण बनवू तर अशाप्रकारे आपण पॅराबोला बनवतो जर आपल्याला या कॉन्स्ट्रूक्शन रेषा चिन्हांकित करायच्या असतील तर या उभ्या रेषा खाली काढा आणि 70 बाणांनी चिन्हांकित करा आणि इतरांचा कोन हा 60 आहे आता काढलेल्या पॅराबोलाला आपण सामान्य रेषा काढू हे सामान्य रेषा आणि स्पर्शिका काढण्यासाठी ऑर्डिनेट पद्धत लोकप्रिय आहे पुढे आपण काय करावे ते म्हणजे C पासून एक उभ्या रेषा खाली काढा C ते K पर्यंत उभ्या रेषा काढा छेदनबिंदू हा पॅराबोलाचा शिरोबिंदू आहे त्यास V नाव देऊ यानंतर जर आपल्याला बिंदू P वर सामान्य रेषा काढायची असेल तर आपण हा बिंदू P समजू या येथे आपल्याला त्या दिशेने एक सामान्य रेषा तयार करायची आहे ते करण्यासाठी सर्वप्रथम शिरोबिंदूपासून 20 युनिट्स खाली जा छेदनबिंदू P शोधा आणि C ते K पर्यंत उभी रेषा काढा दुसरा बिंदू S स्थानांकित करा तर सर्वप्रथम आपल्याला P आणि S स्थानांकित करणे आवश्यक आहे त्यानंतर V ते S पर्यंतचे अंतर मोजा V ते S पर्यंत जे काही अंतर आहे ते कंपास वापरुन V ते T पर्यंतचे ते स्थानांकित करा तर हा बिंदू T शोधा यानंतर बिंदू T ते P पर्यंत जोडणारी एक रेषा काढा जर आपण ही रेषा वाढवत असाल तर याला स्पर्शिका रेषा म्हणतात एकदा स्पर्शिका रेषा आली की आपण त्या बिंदूतून जाणारी 900 सामान्य रेषा सहजपणे काढू शकतो हा कोन 90० असावा आणि हा एक सामान्य रेषा आहे आणि हा स्पर्शिका रेषा आहे आपण ते क्रमाक्रमाने बनवू चला या पत्रकाकडे पाहू आपण यापूर्वीच हा पॅराबोला बनवला आहे आता एक बिंदू शोधा उदाहरणार्थ आपण हा बिंदू येथे चिन्हांकित करू या आपल्याला स्पर्शिका व सामान्य रेषा बनवायची आहे आता पहिली पायरी C ते K पर्यंत आहे आपल्याला उभी रेषा बनवाव्या लागतील आपण एक लंब दुभाजक वापरू शकतो जेणेकरून आपण ते जोडण्याचा स्थितीत असू किंवा कोणत्याही प्रकारे बेस 70 मिमी आहे म्हणून आपण वक्र वर 35 मिमी शोधू शकतोहा येथून 35 पर्यंत आहे आता C आणि बिंदू K मध्ये जोडून घ्या या बिंदूला K आणि छेदनबिंदूला V म्हणून नाव द्या आता Vच्या खाली आपल्याला 20 मिमी जावे लागेल जिथे आपण आडवी रेषा काढू जर मी ते बनवणार आहे तर तो बिंदू येथे कुठेतरी जाईल जर आपल्याला हा बिंदू बनवायचा असेल तर आपल्याला तिथे एक आडवी रेषा काढावी लागेल जर ते 20 मिमी असेल तर हा बिंदू स्थानांकित करा हा बिंदू ज्याला आपण बिंदू S आणि हा बिंदू P म्हणून संबोधत आहोत पुढचा मुद्दा असा आहे की VS हा TS बरोबर चिन्हांकित करण्यासाठी कंपास वापरावा लागेल म्हणून हा बिंदू T म्हणून स्थानांकित करा आता T आणि P बिंदूं जोडून घ्या तर आपण आपले पेन वापरुया ही स्पर्शरेषा आहे आणि सामान्य रेषा त्याला 900 आहे जी बिंदू P मधून जात आहे तर 90 स्थानांकित करा P हा त्या रेषेला जोडून द्या आणि नंतर त्याला गडद करा तर हे सामान्य रेषा आहे तर स्पर्शिका आणि सामान्य रेषा आहे त्या मार्गाने ते बनवू शकतो जर काही बिंदू P कुठेतरी येथे आपल्याला बनवायचे आहे आपल्याला सर्वात आधी आडवी रेषा काढायची आहे ही आडवी रेषा आहे त्याला आपण S' म्हणूया S' ते V पर्यंत मोजा समान लांबी वापरा इतर बिंदू T' चिन्हांकित करा T' आणि नवीन बिंदू जोडा आता आपण पॅराबोलाचा डिरेक्ट्रिक्स आणि फोकस शोधू या पॅराबोला बांधकामासाठी बेस आणि टेंजेन्ट्स वापरुन आपण पॅरोबोला बनवण्याच्या स्थितीत आहोत नंतर कोणत्याही वेळी जर आपल्याला पॅराबोला स्पर्शरेषा आणि सामान्य रेषा बांधण्यात रस असेल तर आपण TV हा VS बिंदूच्या बरोबरीने मोजला आहे आणि त्या आधारे आपण तो बनवला आहे आता पॅराबोला निर्माण करणारा डायरेक्ट्रिक्स कसा बनवायचा आणि नेमका फोकस कोठे आहे पॅराबोला बांधल्यानंतर PQ रेषा काढा बिंदू P मधून जाणाऱ्या उभ्या रेषेचा वापर करा हा बिंदू P आहे आणि ही रेषा PQ नेहमी CK रेषेला समांतर असते ह्या मार्गाने ती तयार करायची आहे नंतर आपल्याकडे फोकस पॉईंट फोकल पॉईंट F अशा प्रकारे शोधायचा आहे की ∠QP ∠QPF दोन समान ∠QPT आणि ∠TPF भागांमध्ये विभागले गेले आहेत फोकस पॉईंट शोधण्याचा हा मार्ग आहे तर आधीच निवडलेल्या बिंदूवर आपल्याकडे स्पर्शिका आहे येथे आपण आधीच स्पर्शिका बांधली आहेत तर प्रथम उभ्या रेषा काढा हा कोन मोजा त्या कोनातून पुन्हा एक कोन फोकस पॉईंट तयार करण्यासाठी काढा जर हे थेट मोजण्यायोग्य असेल तर आपण ते वापरण्याच्या स्थितीत असू अन्यथा आपण कोन दुभाजक पद्धत हा बिंदू F शोधण्यासाठी वापरू तर आपण ते क्रमाक्रमाने करू चला आपण शीटवर प्रारंभ करूया उदाहरणार्थ आपण येथे बिंदू P मधून जाणारे स्पर्शिका रेषा तयार केली आहे आता आपल्याला या P मधून उभ्या रेषा काढा तर रेषा काढण्यासाठी आपला प्रोट्रेक्टर किंवा कदाचित सेट स्क्वेअर वापरा बिंदू Q स्थानांकित करूया तर आधी आपण Q दिशेने एक उभी रेषा काढा आणि P स्थानांकित करूया या ∠QPT ने कुठेतरी येथे समान कोन बनवला आहे तिथे फोकल पॉईंट स्थानांकित करूया जर हे कोनदुभाजक सारखे असेल तर आपण ते असे तयार केले आहे जर बिंदू P असेल जर तेथे रेषा असेल तर सर्वप्रथम समान त्रिज्यासह दोन कंस बनवा येथून पुन्हा एक कंस बनवा येथून आणखी एक कंस बनवा ते जोडून द्या तथापि या उदाहरणामध्ये आपल्याकडे जे आहे आपल्याजवळ ही रेषा आहे जर आपल्याला हे एक Q बिंदू P आणि T माहित आहे आता प्रश्न असा आहे की तिथून कुठेतरी ही रेषा F कशी शोधायची सर्व प्रथम A कोन बनवा तेथून Q वरून कंस बनवण्याचा प्रयत्न करा उदाहरणार्थ जर आपल्याला हि F रेषा किंवा कंस कोठे जात आहे हे शोधून काढायचे असेल तर सर्वप्रथम बिंदू P ज्ञात आहे Q शोधा आणि त्यास या रेषांमधून जावे लागेल अशा प्रकारे अर्धवर्तुळ किंवा संपूर्ण वर्तुळ तयार करा त्यानंतर या Q वरून त्या मार्गाने कंस चिन्हांकित करा आपल्याला F बद्दल तो कुठे छेदणार आहे काहीही माहित नसल्याने आपण काय करणार आहोत आपल्याला आधीच T बिंदू माहित आहे T बिंदूपासून एक काप करा एकदा आपण हे कापल्यानंतर आपल्याकडे असे काहीतरी बिंदू आहे आणि या दोन रेषामध्ये जोडून घ्या तीच पध्दत आपण इथे समान कोन दुभाजक बांधण्यासाठी वापरू P वरुन सर्वप्रथम येथे कुठेतरी एक बिंदू चिन्हांकित करा आणि हे या रेषांवर कुठेतरी छेदणार आहे तर एक वर्तुळ काढा या Q बिंदूवर छेदेल या बिंदूमधून आपल्याला ज्या स्पर्शिकाच्या रेषेत रस आहे त्या बिंदूतून जा तर T कडून जाणारे कंस बनवा जे आपण बनवले आहे ते P पासून काही त्रिज्या चिन्हांकित करा एकदा त्रिज्या तिथे आले की त्या बिंदूमधून कंस चिन्हांकित करते हे अशा प्रकारे T बिंदूतून जाते त्या मार्गाने T बिंदू मार्गे जा एकदा ते पूर्ण झाल्यावर आधीच आपल्याला T बिंदू माहित आहे तर तो बिंदू शोधा आधीपासून बांधलेल्या जोडणीमधून छेदनार आहे तर हा छेदनबिंदू येथे आहे तर हा केंद्रबिंदू आहे आता P बिंदू आणि F बिंदू जोडून द्या अशाप्रकारे आपण फोकस बनवणार आहे एकदा फोकस बनवल्यावर डायरेक्ट्रिक्स शोधणे सोपे आहे कारण पॅराबोलासाठी इससेन्ट्रिसिटी एक आहे म्हणून F ते V पर्यंत जे काही अंतर असेल V ते त्या बिंदूपर्यंत देखील आपल्याकडे समान अंतर असेल चला तर या बिंदूला O म्हणून संबोधित करू आता रोलर स्केल वापरा डॉट प्रकारची समांतर रेषा काढा तर या पॅराबोलासाठी हे डायरेक्ट्रिक्स आहे फोकल पॉईंट F आणि बिंदू P आहे अशाप्रकारे दिलेल्या पॅरोबोलासाठी आपण फोकस पॉईंट आणि डायरेक्ट्रिक्स बनवितो पुढील वर्गात हायपरबोला कसे बनवायचे खासकरुन डायरेक्ट्रिक्स आणि इससेन्ट्रिसिटी वापरून कसे बनवायचे ते शिकू खूप खूप धन्यवाद